एप्लीकेशनवरील या मॉड्यूलमध्ये मी यूएव्हीच्या वापरावरील खास व्याख्यानाचा समावेश केला आहे यूएव्हीचा संपूर्ण फॉर्म यूएव्ही ही मानवरहित एरियल वाहन आहे उदाहरणार्थ ड्रोन जे आपल्यापैकी बहुतेक जणांनी ऐकले आहे हे यूएव्ही चे चांगले उदाहरण आहे तर यूएव्ही खूप लोकप्रिय झाले आहेत म्हणूनच असे अनेक उपक्रम जगभरात घडत आहेत जे या स्वायत्त मानवरहित वाहनांच्या वापराचे लक्ष्य ठेवत आहेत जे कार्यक्षम पद्धतीने काही कार्ये चालू ठेवू शकतात यूएव्हीकडे बरेच अनुप्रयोग आहेत उद्योगांमधील अनुप्रयोग विशेषतः उपयुक्त आहेत आपल्या देशात आणि इतर देशांमध्ये यूएव्हीकडे निरनिराळ्या गोष्टी करण्यासाठी शोध लावला जात आहे मुळात मानवांना जिथे पोहोचणे किंवा प्रवेश करणे अवघड आहे अशा ठिकाणांपर्यंत पोहोचण्यासाठी मानव रहितरित्या स्वायत्तपणे उद्योगात यूएव्हीचा शोध लावला जात आहे कदाचित तेथे विषारी कचरा आहे आणि मुळात तेथे जाणे मनुष्यासाठी धोकादायक आहे तर आपल्या यूएव्हीची रचना अशा प्रकारे केली जाऊ शकते की या उडणाऱ्या वस्तू सुरक्षित स्थानावरून उड्डाण करतील आणि दुर्गम ठिकाणी जातील आणि विविध डेटा संकलित करू शकतील अशा दुर्गम स्थानावरून वेगवेगळे नमुने गोळा करू शकतील जे बहुधा धोकादायक आहे जे बहुधा मानवांसाठी सुलभ होऊ शकत नाही यूएव्हीकडे देखील असेच प्रकारचे एप्लीकेशन आहेत आम्ही इतर अनु प्रयोगाबद्दल तपशीलवार चर्चा करू आरोग्य सेवांमध्ये यूएव्हीचा अनुप्रयोग आहे युएव्हीचा शेतीमध्ये अनुप्रयोग आहेत युएव्हीचे मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये अनुप्रयोग आहेत स्टील प्लांट्समध्ये विभक्त उर्जा संयंत्रांमध्ये जेथे अणू विकिरणांचे धोके असतात आणि कदाचित अणुभट्ट्या जवळ जेथे आण्विक किरणांचा धोका असतो आणि त्यांच्या प्रदर्शनाचा धोका असतो जेथे मानवांना जाऊन नमुने घेणे किंवा नमुने गोळा करणे किंवा काहीही करणे कठीण आहे देखरेखीची क्रिया सुद्धा तर यूएव्ही हे सर्व वेगवेगळे उपक्रम दूरस्थपणे करण्यासाठी मदतीचा हात म्हणून येऊ शकतात जे मानवाकडून करणे कठीण होईल तर यूएव्ही खूप उपयुक्त आहेत तर उद्योगातील यूएव्ही वेगवेगळ्या गोष्टी करण्यात मदत करू शकतात उद्योगात आम्ही फक्त एकट्या यूएव्हीबद्दल बोलत नाही तर आम्ही यूएव्हीच्या कनेक्ट केलेल्या यूएव्हीबद्दल बोलतो याचा अर्थ असा की यूएव्ही जे एकमेकांशी बोलू शकतात यूएव्ही जे एका यूएव्हीकडून दुसर्या यूएव्हीला संदेश पाठवू शकतात कदाचित नंतर ते टेरिट्रियल कंट्रोल स्टेशनवर परत येऊ शकतात तर यूएव्ही आणि कनेक्ट केलेले यूएव्ही खूपच आकर्षक आहेत तर यूएव्ही एरियल आयओटी नेटवर्कवर टेरिस्टियल आयओटी नेटवर्कचे विस्तार करू शकतात तर यूएव्ही स्थानीय डोमेनच्या पलीकडे वाढवू शकतात आणि जमिनीवरून माहिती घेऊन जाऊ शकतात याचा अर्थ असा की टेरिस्टियल डोमेन ते एरियल पर्यंत तर एरियल आयओटी नेटवर्कशी टेरिस्ट्रियल आयओटी नेटवर्क जोडणे आणि नंतर हवाईकडून सिग्नल जमिनीवर पाठविणे तर हे सर्व यूएव्हीच्या मदतीने केले जाऊ शकते तरएकट्या यूएव्हीचा वापर खूप सामान्य आहे यूएव्ही कनेक्ट केलेल्या यूएव्हीच्या झुंडांचा वापर देखील खूप लोकप्रिय झाला आहे कारण हे जोडले गेलेले यूएव्ही सिंगल यूएव्हीपेक्षा अधिक कार्यक्षम पद्धतीने काही कार्ये करू शकतात तर यूएव्ही विविध ठिकाणी वीज प्रकल्पांमध्ये उत्पादन प्रकल्पांमध्ये वेगवेगळ्या उद्योगांमध्ये तैनात करता येतील ते आवश्यकतेनुसार अनुकूलनीय पेलोड पोहोचविण्यात सक्षम असतील वेगवेगळे पेलोड समायोजित केले जाऊ शकतात जुळवून घेण्यायोग्य पेलोड या भिन्न यूएव्हीद्वारे केल्या जाऊ शकतात यूएव्ही उद्योगातील एका ठिकाणापासून भार उचलू शकतील आणि उद्योगात दुसर्या टप्प्यावर भार पाठवू शकतील आणि कदाचित हे औद्योगिक प्रकल्पात किंवा एक शक्ती किंवा उत्पादन प्रकल्पात भार वाहून नेण्याच्या पारंपारिक माध्यमांपेक्षा अधिक कार्यक्षम पद्धतीने करू शकतात म्हणून यूएव्ही वेगवेगळ्या स्थानांवरून विशेषत दुर्गम स्थानांवरील डेटा एकत्रित करणे स्थानांवर पोहोचणे मानवांसाठी धोकादायक ठरू शकतील अशा स्थानांचे डेटा मोजण्यात मदत करू शकतात यूएव्ही देखील पुन्हा प्रक्रिया करण्यायोग्य करता येतात याचा अर्थ असा की या यूएव्ही काही विशिष्ट गरजा पूर्ण करण्यास मदत करतात आणि नंतर त्या आवश्यकता बदलल्यास त्या पुन्हा बदलल्या जाऊ शकतात या यूएव्ही आणि या यूएव्हीच्या कनेक्ट केलेल्या यूएव्ही किंवा झुंडांद्वारे बर्याच वेगवेगळ्या गोष्टी केल्या जाऊ शकतात उद्योगांमध्येया यूएव्हीमध्ये समाकलित केले जाऊ शकणारे भिन्न सेन्सर वापरून विविध डेटा एकत्रित करण्यात मदत करू शकतात यूएव्ही एन्ड टू एन्ड कनेक्शन मिळविण्यात मदत करू शकतात कारण मी तुम्हाला केवळ स्थानीय कनेक्शनच नव्हे तर स्थानीय ते एरियल एरियल टू स्थानीय वगैरे सांगत होतो तर यूएव्हीकडे वायरलेसद्वारे वापरकर्त्याकडून कंट्रोलरपर्यंत एक एन्ड टू एन्ड कनेक्शन असते यूएव्ही एका औद्योगिक नियंत्रण प्रणालीशी थेट संपर्क साधू शकतात जसे की एससीएडीए एससीएडीएचा तपशील आम्हाला दुसर्या व्याख्यानात आधीपासून समजला आहे तर हे मुळात पर्यवेक्षी नियंत्रण पर्यवेक्षी डेटा अधिग्रहण इत्यादींसाठी असते म्हणून स्कॅटर साधने आणि यूएव्हीसह त्यांचे एकत्रिकरण हे देखील औद्योगिक आयओटी क्षेत्रात घडत असलेली एक वास्तविकता आहे यूएव्ही एरियल इमेजरी व्हिज्युअल इमेजरी थर्मल इमेजरी आणि फॅक्टरी स्टेशन आणि सबस्टेशन्सची रेडिओ फ्रिक्वेन्सी प्रतिमा देखील घेण्यास सक्षम आहेत मी पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला दोन वेगवेगळ्या गोष्टी दर्शवू इच्छितो तर एक यूएव्ही शारीरिकदृष्ट्या कसे दिसेल ते मी तुम्हाला दाखवतो हे यूएव्हीचे उदाहरण आहे जसे आपण येथे पाहू शकता या यूएव्हीचे वेगवेगळे भाग आहेत या यूएव्हीकडे हे प्रोपेलर आहे हे एक यूएव्हीचे प्रोपेलर आहे जसे आपण हे पाहू शकता येथे एक क्वाडकोप्टर आहे हे एक चतुष्पाद आहे ज्यामध्ये चार भिन्न रोटर्स आहेत चार भिन्न प्रोपेलर्स आहेत त्या चार आहेत तेथे हेक्साकोप्टर्स क्वाडकोप्टर ऑक्टोकॉप्टर्स असू शकतात ज्याचा अर्थ असा की 6 प्रोपेलर्स 8 प्रोपेलर आणि इतर असू शकतात हे वेगवेगळे प्रोपेलर्स आहेत आणि हे प्रोपेलर्स ते मोटर्सच्या फिरण्याच्या पुराव्यांनुसार फिरतात तर हे प्रोपेलर्स या मोटर्सशी जोडलेले आहेत ही मोटार आहे तर आपण खाली पाहू शकता की ही एक मोटर आहे ही एक छोटी मोटर आहे लाल रंगाची एक मोटर आहे तर प्रोपेलर मोटरशी जोडलेला आहे ही प्रत्यक्षात यूएव्ही आहे आम्ही प्रत्यक्षात आमच्या लॅबमध्ये आमच्या डिपार्टमेंट सीएसई आयआयटी खडगपुर येथील डिपार्टमेंटमध्ये आम्ही यूएव्हीबरोबर बरेच काम करतो आणि हे असे एक यूएव्ही आहे ज्याच्यासह आम्ही कार्य करीत आहोत आणि ही प्रत्यक्षात कृषी प्रतिमेसाठी आहे आम्ही ती कृषी प्रतिमेसाठी वापरतो म्हणूनच हे एक चतुर्थांश यूएव्ही आहे आणि ही यूएव्ही एक पूर्णपणे स्वायत्त यूएव्ही आहे याचा अर्थ असा की हे ऑपरेट करण्यासाठी कोणत्याही रिमोट कंट्रोलची आवश्यकता नाही आणि आमच्या प्रयोगशाळेत आम्ही ती पूर्णपणे स्वायत्त केली आहे म्हणून मी सांगत होतो त्याप्रमाणे वेगवेगळे भाग समजावून घेऊ या तर हे मूलतः एक प्रोपेलर आहे तसेच तिकडे 4 भिन्न प्रोपेलर आहेत म्हणूनच या प्रोपेलर्सशी जोडलेली ही लाल रंगाची मोटर आहे जी मी तुम्हाला दाखवली तर तेथे 4 भिन्न मोटर्स आहेत मोटर्स वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमध्ये येऊ शकतात आपल्याकडे जास्त क्षमता असलेल्या मोटर्स असू शकतात तर आपल्याकडे उच्च क्षमतेची मोटर्स असल्यास ती उच्च उंची देईल उच्च जोर अधिक चांगले पेलोड वाहून नेण्याची क्षमता वगैरे तर या मोटर्स आणि नंतर आपल्याकडे ही एक एपीएम म्हणून ओळखली जाणारी एक गोष्ट आहे हे एक नियंत्रक आहे तर हा नियंत्रक मुळात या सर्व वेगवेगळ्या मोटर्स नियंत्रित करतो ही मोटर्स मुळात फिरतात तिथे वेगवेगळ्या मोटर्स आहेत या मोटर्स दोन वेगळ्या दिशेने फिरतात या मोटर्सचा एक संच यासारखे आणि यासारखे फिरवा आणि या दोन मोटर्स घड्याळाच्या दिशेने फिरतील तर या दोन मोटर्स घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतील परिणामी प्रोपेलर्सदेखील एक संच घड्याळाच्या दिशेने फिरवेल तर दुसरा सेट घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवेल आणि हे मुळात या यूएव्हीला उचलण्यास मदत करेल यूएव्हीच्या डिझाइनमध्ये हे खूप महत्वाचे आहे म्हणून मी सांगत होतो की हा एपीएम कंट्रोलर आहे जो आपल्याकडे असलेल्या या वेगळ्या मोटर्सवर मुळात नियंत्रण ठेवतो हे जीपीएस युनिट आहे जे फ्लाइटमध्ये असताना या डिव्हाइसचे जीपीएस स्थान मिळविण्यात मदत करेल रास्पबेरी पाई देखील एक इंटेलिजंट कंट्रोलर आहे म्हणजे इंटेलिजेंट डिव्हाइस सर्व्हर आहे जो गणना करू शकतो ही युएव्ही प्राप्त किंवा खरेदी करत असलेल्या विशिष्ट डेटावर ही गणना स्थानिक पातळीवर केली जाईल म्हणून या रास्पबेरी पाई या डिव्हाइसद्वारे काही मोजण्या केल्या जातील रास्पबेरी पाई इतर डेटा पाठविण्यास देखील मदत करू शकते ज्यावर तो पाठविला जाऊ शकत नाही अशा संप्रेषण चॅनेलद्वारे प्रक्रिया करू शकत नाही तर जसे की या यूएव्हीला वेगवेगळ्या सेन्सर बसविता येऊ शकतात हे अशाच एका सेन्सरमध्ये फिट आहे हा मूलतः सौर सेन्सर आहे जो मूलत सौर किरणांची तीव्रता शोधू शकतो हा सौर सेन्सर एक सूर्य सेन्सर आहे आणि या प्रमाणे अनुप्रयोग विशिष्ट आवश्यकतांवर अवलंबून अन्य सेन्सर्स आहेत हे इतर सेन्सर देखील या यूएव्हीला संलग्न केले जाऊ शकतात तेथे गॅसचे निरीक्षणासाठी मिथेन सेन्सर कार्बन मोनोऑक्साइड सेन्सर इत्यादी वेगवेगळे गॅस सेन्सर असू शकतात हे सर्व विविध गॅस सेन्सर या यूएव्हीला बसविता येऊ शकतात आणि जेव्हा हे यूएव्ही उडते तेव्हा हे गॅस सेन्सर गॅस एकाग्रता डेटा केवळ एका ठिकाणीच गोळा करत नाहीत परंतु हे यूएव्ही ज्या मोठ्या भागावर उडणार आहे त्या परिसराच्या वायू एकाग्रता आणि त्यासंबंधी डेटा विमानाच्या या वेगवेगळ्या ठिकाणी गॅसची एकाग्रता देखील मिळविली जाऊ शकते तर यामुळे काय होणार आहे ते मोबाइल सेन्सर युनिटसारखे असेल हे मोबाईल सेन्सर युनिटसारखे असेल जे फ्लाइटमध्ये असताना बराच डेटा संकलित करणार आहे तर यूएव्हीच्या वापराचा हा एक फायदा आहे या यूएव्हीला या वेगवेगळ्या सेन्सरसह फिट करा तर या यूएव्हीला कॅमेरे देखील बसविले जाऊ शकतात हा एक कॅमेरा आहे कारण आपण येथे पाहू शकता की आपण ते योग्यरित्या पाहण्यास सक्षम आहात की नाही हे मला माहित नाही हा एक कॅमेरा आहे जो येथे कॅमेरासह बसविला गेला आहे आपण येथे पाहू शकता की हा एक कॅमेरा आहे आणि हा यूएव्ही उड्डाण दरम्यान असताना कॅमेर्याने प्रतिमा संकलित केल्या जाऊ शकतात हे विशिष्ट यूएव्ही आणि हा कॅमेरा कृषी शेतातून उड्डाण करताना पिकाच्या वेगवेगळ्या परिस्थिती समजून घेण्यासाठी प्रतिमा संकलित करू शकतो जसे मी सांगत होतो की हा एक कृषी यूएव्ही आहे जो आमच्या प्रयोगशाळेत आम्ही या यूएव्हीचा वापर शेतीमधून पीक डेटा गोळा करण्यासाठी करतो तर याप्रमाणे इतरही घटक आहेत तर हा कॅमेरा मुळात हा डेटा पाठवतो हा डेटा यासारख्या मोबाइल फोनवर पाठविला जाऊ शकतो आणि म्हणूनच आयआयटी खडगपूर येथील संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील हंस लॅबमध्ये आम्ही यूएव्हीबरोबर बरेच काम करतो आम्ही यूएव्ही नेटवर्क यूएव्हीची डिझाईन करतो आम्ही विविध क्षेत्रांमधील कृषी आरोग्यसेवा पाळत ठेवणे आणि इतर विविध अनुप्रयोग स्तरावरील आव्हाने सोडविणार्या आवश्यकतांची पूर्तता करतो तर आम्ही यूएव्हीचा वापर करुन बरेच संशोधन करतो म्हणून मला वाटलं की ते यूएव्ही कसे दिसतात ते दर्शविण्याची संधी मला मिळाली तर हा नमुना यूएव्ही आहे जो मी माझ्या लॅबमधून तुमच्यासाठी आणला आहे हे विशिष्ट यूएव्ही विशिष्ट कृषी देखरेखीच्या अनुप्रयोगासाठी आहेत हे यूएव्ही आम्ही कृषी क्षेत्राची प्रतिमा घेण्यासाठी कृषी प्रतिमेसाठी वापरतो तर ही विशिष्ट प्रतिमा यूएव्ही ही एक चतुष्कोपी आहे म्हणून आपण येथे पाहू शकता की 4 प्रोपेलर्स आहेत 1 2 3 आणि 4 येथे 4 प्रोपेलर्स आहेत तर हे एक क्वाडकोप्टर यूएव्ही म्हणजेच क्वाडकोप्टर असणे आवश्यक नाही यूएव्ही वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात तेथे यूएव्हीचे बरेच प्रकार आहेत यूएव्ही हे 6 भिन्न प्रोपेलर असलेले हेक्साकोप्टर असू शकतात ऑक्टोकॉप्टर 8 प्रोपेलर आणि इतर असू शकतात तर ते कोणत्या प्रकारचे यूएव्ही आहे याची पर्वा न करता यूएव्हीचे परीक्षण केले जाऊ शकते किंवा काही रिमोट कंट्रोल डिव्हाइस वापरुन यूएव्ही चालवता येऊ शकतात जे सामान्य आहे आणि या दूरस्थपणे ऑपरेट केलेल्या यूएव्ही बाजारात सामान्य आहेत आपण जेव्हा यूएव्ही खरेदी करता जाल तेव्हा आपणास बहुतेक रिमोट कंट्रोल मिळेल तर हे विशिष्ट यूएव्ही रिमोट कंट्रोल्ड नाही ते स्वयंचलित यूएव्ही आहेत पूर्णपणे स्वयंचलित यूएव्ही आहेत तर या विशिष्ट यूएव्हीला कोणत्याही रिमोट कंट्रोलची आवश्यकता नाही हे यूएव्ही चालविण्यासाठी कोणतेही रिमोट कंट्रोल नाही तर मी परत या क्वाडकोप्टर विषयी बोलत होतो 4 वेगवेगळे प्रोपेलर्स तर प्रोपेलर्सचे दोन संच आहेत हा प्रोपेलर्सचा एक सेट हा एक आणि हा एक घड्याळाच्या उलट दिशेने फिरतो तर दुसर्या सेटमध्ये हे दोघे घड्याळाच्या दिशेने फिरतील तर या प्रोपेलर्सच्या घड्याळाच्या उलट दिशेने आणि घड्याळाच्या दिशेने फिरण्यामुळे युएव्हीची उचलन होते तर यूएव्ही जमिनीवरून वर उचलते आणि उड्डाणांसाठी जाते लिफ्टचे असे अनेक कारण आहेत हे एक कारण आहे तर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आणि घड्याळाच्या दिशेने चालणार्या गतीचे संयोजन मूलत हे यूएव्ही उचलते आता या यूएव्ही आणि त्यांचे प्रोपेलर्स मूलत मोटर्सद्वारे चालवितात अशा अर्थाने समर्थित आहेत की वेगवेगळ्या मोटर्स आहेत ज्यामुळे हे प्रोपेलर्स फिरतात तर तेथे 4 प्रोपेलर्स आहेत 4 मोटर्स या मोटर्स विविध वैशिष्ट्यांसह असू शकतात यापैकी काही मोटर्स उच्च तपशीलांची असू शकतात तर त्यांच्याकडे सुधारित थ्रस्ट इत्यादीसाठी पेलोड उचलण्याची अधिक चांगली क्षमता असू शकते या मोटर्सची वेगवेगळी क्षमता या यूएव्हीसाठी वापरली जाऊ शकते या आवश्यकतेनुसार काही मोटर्स कमी क्षमतेच्या असू शकतात तर तेथे चार वेगवेगळ्या मोटर्स आहेत ही मोटर कशी दिसते हे मला तुम्हाला दर्शवायचे आहे तर ही मोटार आहे म्हणूनच तुम्ही पाहु शकता की हा लाल रंगाची एक मोटर आहे आपण येथे या सर्व गोष्टी पाहू शकता तर हे प्रोपेलर आहे आणि त्याच्या खाली ही मोटर आहे तर अशा चार वेगवेगळ्या मोटर्स आहेत आता मी तुम्हाला यूएव्हीचे इतर भाग दाखवतो ते ऑपरेट करण्यासाठी यूएव्ही चालविणे आवश्यक आहे तर या यूएव्हीला सामर्थ्यवान बनविण्यासाठी वेगवेगळ्या बॅटरी वापरल्या जाऊ शकतात अशी ही एक बॅटरी आहे तर ही लिपो बॅटरी म्हणून ओळखली जाते ही एक अतिशय शक्तिशाली बॅटरी आहे मध्यम शक्तिशाली आहे म्हणजे ती अत्यंत शक्तिशाली नाही परंतु यामुळे या यूएव्हीला बर्याच मिनिटांपर्यंत उड्डाण करता येते तर या लिपो बॅटरी 7 8 10 मिनिट 14 मिनिटे अशा काही मिनिटांसाठी या यूएव्ही उड्डाण करण्यासाठी चांगल्या आहेत मी तुम्हाला दर्शवू शकतो की ही बॅटरी पूर्णपणे चार्ज झाली आहे म्हणूनच या बैटरींमध्ये चार्ज सामग्रीचे प्रमाण किती आहे हे देखील या चा वेळ पहा 1834 डिव्हाइसच्या मदतीने तपासले जाऊ शकते यामुळे आपल्याला हे चार्ज सामग्रीचे प्रमाण किती आहे हे दर्शवित आहे व्होल्ट्स आहे तर या मदतीने हे केले जाऊ शकते या विशिष्ट डिव्हाइसच्या मदतीने चाचणी घेतली जाऊ शकते तर ही बॅटरी या यूएव्हीला जोडलेली आहे तर हे असे केले जाईल जसे की मी आता ते करत नाही परंतु हे यास संलग्न केले जाऊ शकते आणि युएव्ही बॅटरीसह उडणार आहे आणि या यूएव्हीमध्ये एक बुद्धिमान डिव्हाइस देखील आहे तर हे येथे संपले आहे ते रास्पबेरी पाई आहे तर ही रास्पबेरी पाई आहे जी तुम्ही येथे पाहू शकता ही रास्पबेरी पाई आहे तर रास्पबेरी पाई ही या आत आहे तर हे रास्पबेरी हे विशिष्ट डिव्हाइस काही स्थानिक प्रक्रिया करते तर तो मुळात एक छोटा संगणक आहे आणि जो विशिष्ट आवश्यकतेनुसार काही प्रक्रिया करू शकतो आता मी तुम्हाला सांगत असताना ही एक विशिष्ट यूएव्ही कृषी प्रतिमा आवश्यकता पूर्ण करण्यासाठी डिझाइन केली गेली आहे तर कृषी प्रतिमेची आवश्यकता म्हणून हा कॅमेरा आपण पाहू शकता तेथे एक कॅमेरा आहे जो त्यावर फिट आहे तो हा कॅमेरा आहे आणि हा कॅमेरा मुळात शेताच्या प्रतिमा वरुन घेतो आणि त्यापैकी काही स्थानिक स्तरावर प्रक्रिया केल्या जाऊ शकतात या रास्पबेरीमध्ये आणि इतर क्लाऊडला पाठविले जाऊ शकतात हा कॅमेरा आहे आणि हा कॅमेरा आणि प्रतिमा देखील पुनर्प्राप्त केल्या जाऊ शकतात किंवा आपल्या स्मार्ट मोबाइल फोनमध्ये प्राप्त होऊ शकतात येथे स्थापित केलेले काही अॅप्स आहेत जे या मोबाईल फोनवर घेतल्या गेलेल्या ग्राउंड इमेजेज पाहण्यास मदत करू शकतात किंवा इतर कोणताही रिमोट डिव्हाइसदेखील या कॅमेर्याद्वारे पुनर्प्राप्त केलेल्या ग्राउंड प्रतिमा पाहू शकतो तर हा विशिष्ट कॅमेरा दुसऱ्या बाह्य उर्जा स्त्रोताचा वापर करुन पुन्हा सामर्थ्यवान बनू शकतो जी एक पॉवर बँक आहे या कॅमेर्याला सामर्थ्यवान बनविण्यासाठी आवश्यक असलेली अतिरिक्त उर्जा बँक आहे आणि वरच्या बाजूस आपल्याकडे जीपीएस स्थान मिळविण्यासाठी जीपीएस डिव्हाइस आहे जेव्हा हे यूएव्ही उड्डाण करत असेल हे विशिष्ट डिव्हाइस आपल्याला जीपीएस स्थिती गतिकरित्या मिळविण्यास मदत करू शकते आहे या जीपीएसच्या खाली हे एपीएम कंट्रोलर आहे आणि हे नियंत्रक आहे जे मुळात या विविध मोटर्स चालविण्यास किंवा नियंत्रित करते हे एपीएम नियंत्रक एपीएम नियंत्रकाच्या मदतीने केवळ मोटर्सच नव्हे तर या यूएव्हीचे उड्डाण ही नियंत्रण करतो यूएव्ही असा दिसतो हे मला फक्त दाखवायचे होते तर हे यूएव्ही कसे आहेत आणि ते कसे दिसतात याबद्दल आपल्याला कल्पना येऊ शकते मी आपल्याला यूएव्हीचा वापर करून बरेच संशोधन करतो असे सांगितले त्याप्रमाणे मी आपल्याला एक मनोरंजक गोष्ट दर्शवितो तर आता तुम्हाला आमचे काही यूएव्ही आधारित प्रयोग दाखवू द्या आपण या पासून सुरुवात करू हे कृषी क्षेत्र आहे जेथे आपण शेती करीत नाही हे क्षेत्र आहे जे आमच्या परिसरातील बाहेरील बाजूस आहे हे मूलतः हेलिपॅडसाठी आहे हेलिकॉप्टर लँडिंगसाठी हेलिपॅड आहे आणि आम्ही आमचे काही प्रयोग येथे लहान प्रमाणात कमी उड्डाणचे प्रयोग करतो आणि हे युएव्ही हे फ्लाइटमध्ये आहे ते हवेत उडत आहे आणि आपण हे देखील काळजीपूर्वक लक्षात घेऊ शकता की प्रोपेलर्सचा एक संच घड्याळाच्या दिशेने दुसरा सेट घड्याळाच्या विरुद्धदिशेने फिरत आहे आणि हे असेच यूएव्ही उडते मी तुम्हाला दाखविलेल्या यूएव्हीचे हे उदाहरण आहे जेव्हा ते उड्डाण करत असेल तेव्हा हे कसे होईल आणि या यूएव्हीसह आपण काय करीत आहात यावर अवलंबून आपण प्रतिमा कॅप्चर करू शकता आपण वेगवेगळा सेन्सर डेटा कॅप्चर करू शकता म्हणूनच असे होऊ शकते की आपल्याला उद्योग वातावरणात काही प्रमाणात आपल्याला गॅसच्या एकाग्रतेबद्दल भिन्न डेटा कॅप्चर करणे आवश्यक आहे मीथेन कार्बन मोनोऑक्साइड इत्यादी विषारी वायू त्यांची एकाग्रता इत्यादी वायू औद्योगिक प्रकल्पात असू शकतात आपण या यूएव्ही वापरू शकता परंतु त्या यूएव्ही वेगळ्या असतील तर त्या घरातील यूएव्ही होणार आहेत इनडोअर यूएव्ही आणि मैदानी यूएव्ही थोड्या वेगळ्या आहेत तर ही एक मैदानी यूएव्ही आहे परंतु औद्योगिक प्लांट इत्यादींच्या औद्योगिक घरगुती देखरेखीसाठी इनडोअर यूएव्ही वापरली जाऊ शकतात या यूएव्ही वेगवेगळ्या सेन्सरसह बसविल्या जाऊ शकतात आणि आपण काय निरीक्षण करू इच्छित त्यानुसार हे सेन्सर्स वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात यूएव्ही विमानात आहे तर हे भिन्न गॅस सेन्सर असू शकतात तापमान सेन्सर असू शकतात या यूएव्हीला विविध प्रकारचे सेन्सर बसविले जाऊ शकतात तर हे असेच एक फ्लाइट आहे जे मी तुम्हाला दाखविले मला ते यूएव्ही दाखवू द्या म्हणून मी तुम्हाला सांगितले की आम्ही या यूएव्हीचा वापर शेतीच्या उद्देशाने करतो तर ही आपली येथे शेती आहे आणि हे यूएव्ही मुळात विविध प्रतिमा घेण्यात मदत करते आणि मोबाइल रिले नोड सारखे कार्य करू शकते जे या यूएव्हीद्वारे वेगवेगळ्या बेस स्टेशन एकमेकांना जोडण्यास मदत करू शकते तर हे आमचे कृषी क्षेत्र आहे आणि ही यूएव्ही उडत आहे आणि या शेतातील विविध प्रतिमा हस्तगत करीत आहे शेवटचे एक यूएव्हीचे एक छोटेसे नेटवर्क आहे आता मी तुम्हाला दोन यूएव्ही दाखवितो जे एकमेकांवर उड्डाण करणारे नेटवर्क आहेत आमच्या प्रयोगशाळेतून आम्ही केलेले काही प्रयोग हे देखील आहेत हे सर्व यूट्यूबमध्ये आहेत जर आपल्याला पुढील शोध घ्यायचे असतील तर आपण आमच्या हंस लॅब यूएव्हीसह शोधू शकता म्हणूनच आम्ही बर्याचदा परीक्षणाचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यास सक्षम असू तर हे दोन यूएव्ही हे एक छोटेसे नेटवर्क आहे ज्यामध्ये हे दोन यूएव्ही एकमेकांशी बोलू शकले आहेत आणि एका बिंदूपासून दुसर्या बिंदूपर्यंत माहिती पाठविण्यास सक्षम आहेत तर आता आपण परत जाऊ आणि आपली चर्चा चालू ठेवू म्हणजे मी तुम्हाला सांगत होतो की यूएव्ही उद्योगात खूप आकर्षक आहेत यूएव्ही विविध औद्योगिक सेटिंग्जमध्ये औद्योगिक उर्जा प्रकल्पातील परिस्थिती वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितींचे परीक्षण करण्यास मदत करू शकतात यूएव्ही उद्योगांमधील क्षेत्रांपर्यंत पोहोचण्यास मदत करू शकतात जेथे मानवासाठी जाणे धोकादायक असू शकते यूएव्ही उत्पादन प्रकल्पातील वेगवेगळ्या युनिटच्या वेगवेगळ्या प्रतिमा मिळवण्यासाठी वेगवेगळा डेटा एकत्रित करण्यास मदत करू शकते उदाहरणार्थ चिमणी आपल्याला माहित आहे त्याप्रमाणे चिमणी एक्सेस करणे अशा चिमण्या ज्या भरपूर प्रमाणात वायू बाहेर टाकतात त्यांना एक्सेस करणे खूप अवघड आहे म्हणून यूएव्ही अधिकच कार्यक्षम पद्धतीने या चिमणीच्या देखभालीसाठी प्रतिमा एकत्रित करण्यात मदत करू शकतील आणि देखभाल किती आवश्यक आहे हे समजण्यासाठी या चिमणींकडून प्रतिमा सहजपणे संग्रहित केल्या जाऊ शकतात वगैरे वगैरे म्हणूनच या चिमणीच्या सभोवतालची परिस्थिती समजण्यासाठी या यूएव्हीला वेगवेगळ्या सेन्सर बसविल्या जाऊ शकतात म्हणूनच नियंत्रणाकरिता प्रतिमा आणि इतर बर्याच गोष्टींसाठी संवेदनासाठी यूएव्हीचे विविध अनुप्रयोग आहेत तर आता मी त्वरीत इतर काही भिन्न संकल्पनांमधून पुढे जाऊ यूएव्हीच्या परिवर्तनाच्या या 7 पिढ्या आहेत म्हणजेच यूएव्ही 7 पिढ्यांमधून गेले आहेत तर प्रथम पिढीच्या यूएव्हीकडे विविध स्वरुपाचे मूलभूत रिमोट कंट्रोल होते त्यानंतर दुसरी पीढी युएव्ही आली जिची स्थिर रचना स्थिर छायाचित्रण व्हिडिओ रेकॉर्डिंग मॅन्युअल स्टीयरिंग कंट्रोल वगैरे घेण्यासाठी कॅमेरा आरोहित करण्यासाठी एक फिक्सिंग डिव्हाइस होते ही दुसरी पिढी होती या यूएव्हीची निर्मिती जसे की तिसरी पिढी चौथी पिढी पाचवी पिढी सहावी पिढी झाली आहे आणि सध्या आपल्याकडे सातवी पिढी युएव्ही आहे ज्यात बुद्धिमत्ता आहे ज्यांच्याकडे वेगवेगळ्या इंटेलिजेंट सिस्टम आहेत वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी त्यांची स्वतंत्रपणे स्वायत्त प्रणाली आहे तर सध्या आम्ही यूएव्ही तंत्रज्ञान परिवर्तनाच्या सातव्या पिढीमध्ये आहोत मी तुम्हाला सांगत असलेली यूएव्ही विविध उद्योगांमध्ये वापरली जातील कृषी उद्योगात बांधकाम साइट्स खाण उद्योग दूरसंचार उद्योगासाठी उर्जा व्यवस्थापन विविध दुर्गम ठिकाणी यूएव्ही वापरून कनेक्शन ऑफर केले जाऊ शकते तर जिथे विद्यमान संप्रेषण मूलभूत संरचना आधीपासूनच नाही तेथे दोन भिन्न बिंदूंमध्ये कनेक्टिव्हिटी ऑफर करण्यासाठी यूएव्हीचा वापर केला जाऊ शकतो यूएव्हीकडे केवळ नागरी क्षेत्रातच नव्हे तर लष्करी क्षेत्रातही बरेच अर्ज आहेत यूएव्हीचा उपयोग बर्याच कार्यक्षम लष्करी मोहिमेसाठी अधिक कार्यक्षम रीतीने पार पाडण्यासाठी केला जाऊ शकतो युएव्हीचा वापर सैन्यात वेगवेगळ्या जादू टोकाचे सर्वेक्षण आणि टोपण कार्य करण्यासाठी केले जाऊ शकते तर इतर उद्योगांमध्ये देखील यूएव्हीचा वापर आरोग्य उद्योग तेल आणि वायू कोठार व यादी वनीकरण आणि करमणूक उद्योगात केला जाऊ शकतो यूएव्हीचे अनुप्रयोग आढळणाऱ्या अशा वेगवेगळ्या उद्योगांची ही नावे आहेत तर कृषी क्षेत्रातील यूएव्ही विविध प्रकारचे अनुप्रयोग आहेत आणि विशेषत आपल्या देशात शेतीमध्ये यूएव्हीचा वापर करणे खूप आवश्यक आहे शैक्षणिक संशोधन प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळे संशोधन करण्याचे बरेच प्रयत्न चालू आहेत यूएव्हीवर बऱ्याच स्टार्टअप कंपन्या आहेत ज्या कृषी अनुप्रयोगावर लक्ष केंद्रित करतात शेतीमधील यूएव्ही आपल्याला कृषी प्रतिमा मिळविण्यात मदत करतात पिकांच्या स्थितीचे परीक्षण करतात विशिष्ट पिकावर वेगवेगळ्या प्रकारे ताण पडतो की नाही यावर देखरेख ठेवतात पाण्याचे ताण पोषक तणाव या यूएव्हीद्वारे संकलित केल्या जाणार्या या प्रतिमांच्या वर बरेच विश्लेषक तयार केले जाणे आवश्यक आहे या प्रमाणे यूएव्ही एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पेलोड पाठविण्यात देखील मदत करू शकतात कृषी क्षेत्रातील यूएव्ही तुम्हाला शेती क्षेत्रात कीटकनाशक फवारणीस मदत करू शकतात तर यूएव्ही शेतीमध्ये असंख्य गोष्टी करु शकतील अशा खतांची फवारणी करण्यास देखील मदत करू शकतात तर कृषी उद्योगांमध्ये यूएव्हीचा हा वापर आहे शेतीमध्ये यूएव्हीचा इतर खूप वापर आहे जर आपण या यूएव्ही कॅमेर्याने माउंट केले असेल तर हे कॅमेरे आणि प्रतिमा ज्यात स्थिर प्रतिमा किंवा रिअल टाइम व्हिडिओ प्रतिमा घेतल्या गेलेल्या आहेत त्या सर्वांचे विश्लेषण केले जाऊ शकते आणि त्या पिकांच्या स्थितीबद्दल प्रभावी निर्णय घेता येईल या संकलित प्रतिमांच्या आधारे आवश्यक कारवाई करणे आवश्यक आहे गोळा केलेला डेटा बनवता येईल बांधकाम साइट्समध्ये यूएव्ही अशा प्रकारे वापरल्या जाऊ शकतात ही एक बांधकाम साइट आहे जिथे यूएव्हीचा वापर बांधकाम साइटवर नजर ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो आणि तेथे काही धोका आहे का बांधकामांच्या बाबतीत प्रगती किती आहे किंवा नाही कामाच्या प्रगतीवर नजर ठेवू शकतो सुरक्षेचे मानदंड सुरक्षितता याद्वारे घेतलेले उपाय या बांधकाम साइटवरील कामगार या सर्व गोष्टी करता येतील बांधकाम संरचनांची तपासणी सतत केली जाऊ शकते दूरस्थपणे हे देखरेख प्रत्यक्ष वेळेच्या निरंतर पद्धतीने करता येते उर्जा व्यवस्थापनासाठी यूएव्ही देखील वापरल्या जाऊ शकतात यूएव्हीचा वापर विद्युत ट्रान्समिशन लाइनचे परीक्षण करण्यासाठी केला जाऊ शकतो तर मॉनिटर की पॉवर ट्रान्समिशन लाईनचे नियतकालिक देखरेख असे काहीतरी केले जाते जे सामान्यत केले जाते आणि ते स्वहस्ते केले जाते तर यूएव्हीचा वापर या ट्रान्समिशन लाइनचे रिअल टाइम मध्ये सतत देखरेख करण्यासाठी केला जाऊ शकतो खाण क्षेत्रात तसेच यूएव्हीचा भरपूर वापर आहे विशेषतः ओपनकास्ट खाणींमध्ये मैदानी यूएव्हीचा वापर करणे खूप सामान्य आहे घरातील खाणींसाठी यूएव्ही देखील वापरल्या जाऊ शकतात याचा अर्थ असा आहे परंतु त्या यूएव्हीची वैशिष्ट्ये भिन्न असतील तर खाण क्षेत्रातील गरजा पूर्ण करण्यासाठी यूएव्हीच्या घरातील खाण वापरासाठी खास डिझाइन केलेले इनडोअर यूएव्ही आवश्यक असतील परंतु खाण क्षेत्रात ते ओपन कास्ट किंवा घरातील खाणी असोत पाळत ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींवर नजर ठेवण्यासाठी यूएव्हीचा उपयोग केला जाऊ शकतो तर एखाद्या विशिष्ट भागाचे सर्वेक्षण करण्यासाठी जे ऑपरेशन्स चालविले जातात त्यांच्या सुरक्षेचे परीक्षण करण्यासाठी धातू किंवा खनिज पदार्थांच्या खनिज उत्खननातून किती उतारा आणि उतारा घेतला जातो ते किती शोधले जाते हे शोधण्यासाठी तर कोळसा इत्यादी खनिज पदार्थांच्या या उत्खननांचे स्वायत्त स्वयंचलित कार्यक्षम देखरेख करता येईल या प्रमाणे खाण क्षेत्रात यूएव्हीच्या वापराची इतर विविध अनुप्रयोग आहेत आरोग्य सेवा आणि औषध वितरण इत्यादींसाठी यूएव्हीचा वापर विशेषत आपल्या देशात औषधोपचार तृतीय सेवा रुग्णालयातून केला जाऊ शकतो जो आधीपासूनच बरीच सुविधा सुलभ औषधं अनेक औषधे उपलब्ध आहे आवश्यकतेनुसार यूएव्ही तृतीयक काळजी रुग्णालयातून दुर्गम प्राथमिक देखभाल रुग्णालयात ग्रामीण रुग्णालयात जेथे कदाचित तेथे औषध नाही तेथे जाऊ शकते तर याप्रमाणे वेगवेगळ्या लसींची औषधे इ आवश्यकतेनुसार विशिष्ट आवश्यकता एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नेल्या जाऊ शकतात दूरसंचार उद्योगातही यूएव्ही कनेक्टिव्हिटीमध्ये मदत करू शकतील यूएव्ही एअरियल गेटवेसारखे असू शकतात ते एअरियल गेटवे किंवा एरियल एक्सेस पॉईंट्ससारखे कार्य करू शकतात जे दोन भिन्न बिंदू जोडण्यास मदत करू शकतात जे अन्यथा त्यांच्या श्रेणीत नसतील तर उड्डाण करणाऱ्या यूएव्हीच्या मदतीने अशा प्रकारच्या कनेक्टिव्हिटीची ऑफर करणे शक्य आहे तेल आणि गॅस क्षेत्रात तसेच गळती शोधण्यासाठी पाइपलाइन देखरेखीसाठी वितरण नेटवर्कविषयी प्रतिमा संकलित करण्यासाठी हे सर्व यूएव्हीच्या मदतीने केले जाऊ शकते त्याचप्रमाणे बांधकामांचे नियोजन मनुष्यबळाची कमी केलेली कामे या रासायनिक प्लांटचे निरीक्षण करणे किंवा तेल व वायू संयंत्र त्यांची यंत्रणा इ चालू असताना निगराणी करणे तर रिमोट फॅशनमध्ये त्या उपकरणांचे निरीक्षण करणे या वेगवेगळ्या गोष्टी यूएव्हीच्या मदतीने केल्या जाऊ शकतात वेअरहाउसिंग आणि इन्व्हेंटरी कंट्रोलसाठी यूएव्ही वापरता येतील यूएव्ही वेगवेगळ्या कोठारांमध्ये वापरले जातात घरातील यूएव्ही विशेषत त्या गोदामांमध्ये वेगवेगळ्या शेल्फ्सचे निरीक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या गोदामांमध्ये वापरले जातात तर त्या गोदामांमध्ये अस्तित्त्वात असलेल्या सर्व गोष्टी तर या सर्व गोष्टी इनडोअर यूएव्हीच्या सहाय्याने केल्या जाऊ शकतात वनीकरण अनुप्रयोगांसाठी देखील वनीकरण सर्वेक्षण अचूक वनीकरण छत मॅपिंग वन्य अग्नि शोधन ट्रॅकिंग वन्य अग्नीच्या वेगाचे परीक्षण जर वनक्षेत्र आधीच अस्तित्वात आला असेल तर वेळ मनुष्यबळ आणि संसाधने वनसंपदा वन परिक्षेत्र वाचवणे धोक्यात आलेल्या प्रजातींचे रक्षण करणे उदाहरणार्थ यूएव्हीच्या मदतीने ते या जंगलांची स्थिती तेथील वन्यजीव प्राण्यांच्या स्थितीवर लक्ष ठेवू शकतात आणि वेगवेगळ्या वनस्पती देखील की या सर्व वनस्पतींच्या त्यांच्या वाढीवर अधिक कार्यक्षम पद्धतीने यूएव्हीच्या मदतीने परीक्षण केले जाऊ शकते तर वनीकरण आणि वातावरणात देखील भिन्न भिन्न अनुप्रयोग आहेत या विविध यूएव्हींना विविध प्रकारचे सेन्सर तापमान सेन्सर किंवा प्रेशर सेन्सर किंवा इतर हवा गुणवत्ता मॉनिटरींग सेन्सर्ससह सुसज्ज करून पर्यावरणीय देखरेख देखील यासह सुसज्ज केली जाऊ शकते वेगवेगळ्या प्रतिमा प्रतिमा फ्रेम इत्यादी देखील ताब्यात घेतल्यामुळे वातावरण आणि प्रदूषण इत्यादी गोष्टी एकत्रितपणे समजल्या जातात या सर्व गोष्टी या यूएव्हीच्या मदतीने देखील केल्या जाऊ शकतात शिपिंग आणि वितरण हे बर्याच प्रकारचे सामान्य अनुप्रयोग आहे जगातील काही भागातील कुरिअर कंपन्या यूएव्हीचा वापर करून विविध पॅकेजेस मुळात एका बिंदूतून दुसर्या ठिकाणी पोहोचवितात तर कुरिअर कंपन्या यूएव्ही देखील वापरत आहेत तर शिपिंग आणि यूएव्ही वितरित करणे आकर्षण आहे आणि त्यांचा वापर या सर्व भिन्न क्रिया करण्यासाठी केला जाऊ शकतो हे असे विविध प्रकारचे अनुप्रयोग आहेत जे मी तुम्हाला दर्शविले आहेत याप्रमाणे यूएव्हीचे बरेच अनुप्रयोग आहेत हे फरक आपल्याला या यूएव्हींबद्दल अधिक माहिती समजून घेण्यात मदत करतीलयूएव्हीच्या यूएव्ही फ्लाइट्सचा वापर आपल्याला मी दर्शविलेल्या गोष्टींपेक्षा अधिक उत्तेजित करण्यासाठी आपल्याला युट्यूबमध्ये बरेच व्हिडिओ शोधू शकतात परंतु आपल्याला अधिक जाणून घेण्यास स्वारस्य असल्यास यूएव्ही प्रकल्पांवर प्रारंभ करण्यासाठी आपल्याला बर्याच ऑनलाइन ट्यूटोरियल्स सापडतील तर या विशिष्ट कोर्सच्या संदर्भात महत्त्वाचे काय आहे यूएव्हीला फायदा होऊ शकेल अशा चांगल्या औद्योगिक वापराच्या प्रकरणांबद्दल विचार करा आणि नंतर प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करा आणि आपण कोणत्याही औद्योगिक समस्येवर लक्ष देऊ शकता की नाही हे पहाण्याचा प्रयत्न करा कदाचित आपण एखाद्या उद्योगातून येत असाल तर आपण स्वतःच काही प्रक्रियांमध्ये सामील होऊ शकता कदाचित आपण एखाद्या उत्पादन प्रकल्पातून येत असाल तर ज्या विशिष्ट उद्योगात आपण सेवा देत आहात तेथे कदाचित तेथे काही गरजा असू शकतात आणि अशाच एका समस्येस ओळखण्याचा प्रयत्न करा आणि आपण अनुभवत असलेल्या त्या विशिष्ट समस्येचे निराकरण करण्यासाठी आपण यूएव्ही सोल्यूशनसह येऊ शकता की नाही हे पहा म्हणूनच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकल यूएव्ही ही एक समस्या आहे ज्यामध्ये एकाधिक यूएव्ही आहेत जे मुळात एकमेकांना सहकार्य करतात जे एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी एक मोठे आव्हान आहे आणि मी तुम्हाला सांगितले तेच इनडोअर आणि मैदानी यूएव्ही आहे मी मुख्यतः बाहेरच्या यूएव्ही बद्दल केलेल्या यूएव्ही बद्दल बोललो आहे की आपण मुळात मैदानी यूएव्ही इनडोअर यूएव्ही आणि त्यांचे डिझाइन ऑपरेशन्स इत्यादी बद्दल पूर्णपणे बोललो आहे आणि म्हणूनच आपल्या आवश्यकतेनुसार आपण इनडोअर यूएव्ही किंवा मैदानी यूएव्हीवर लक्ष केंद्रित करू इच्छित असाल तर मैदानी यूएव्हीसह काम करणे इनडोअर यूएव्हीसह कार्य करण्यापेक्षा सोपे आहे तर यासह आपण संपुष्टात येऊ तर यूएव्हीवरील हे शेवटचे व्याख्यान ऐहिक आयओटीच्या पलीकडे तुम्हाला अधिक उत्तेजन देण्यासाठी मला पाहिजे होते स्थलिय पासून एरियल आयओटी डोमेनपर्यंत आपला विस्तार करा आणि अधिक कार्यक्षम पद्धतीने यूएव्ही विविध क्रियाकलाप विविध कार्ये पार पाडण्यात कशी मदत करू शकतात ते पहा वेगवेगळी कार्ये नियंत्रित करा वेगवेगळ्या मशीन्स इत्यादी अधिक कार्यक्षम रीतीने या गोष्टीचा अंत केल्यावर हे इतर सर्व वेगवेगळे संदर्भ आहेत धन्यवाद